कनेक्टिव्हिटी बद्दल च्या मागे दोन लेक्चरमध्ये आपण मुख्यत्वे लेगसी प्रोटोकॉल पाहिले अशा प्रकारचे प्रोटॉकल इंडस्ट्री मध्ये हाय क्वालिटी हाय ग्रेड कम्युनिकेशन साठी ऑफर केले जातात असे प्रोटोकॉल लो लाटेन्सी लो जिटर हाय रिलायबलएटी सपोर्ट करतात परंतु इतर बरेच डिफरंट प्रोटोकॉल इंडस्ट्रियल कॉन्टेक्सट मध्ये वापरले जातात इंडस्ट्रीमध्ये बरेच नवीन डिफरंट प्रोटोकॉल वायरलेस कम्युनिकेशन लो पॉवर वायरलेस कम्युनिकेशन आय ओ टी बेस कम्युनिकेशन साठी वापरले जातात सध्या आपण इंडस्ट्री 4 0 बद्दल बोलत आहोत डिफरंट जनरेशन द्वारे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाले आहे जनरेशन 1 2 3 आणि प्रेझेंटली आपण इंडस्ट्री 4 0 बद्दल बोलत आहोत आपला फोकस कनेक्टिव्हिटी वर आहे या पर्टिक्युलर कॉन्टेक्सट मध्ये डिफरंट आय ओ टी टेक्नॉलॉजी रिक्वायरमेंट केटर करत आहे तसेच इंडस्ट्री 4 0 सपोर्ट करत आहे यासंदर्भातील डिफरंट प्रोटोकॉल बद्दल आपण आय ओ टी च्या इंट्रोडक्शन सेशन मध्ये हे चर्चा केली आहे डिफरंट प्रोटोकॉल उदाहरणार्थ AMQP MQTT आणि इतरही कॉल प्रोटोकॉल लेगसी प्रोटोकॉल सोबत इंडस्ट्रियल कम्युनिकेशन साठी वापरले जातात त्याबद्दल आपण चर्चा केली आहे या व्यतिरिक्त आपण डिफरंट वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संबंधित इतर एडव्हान्स पर्टिक्युलर प्रोटोकॉल वापरू शकतो असे एडव्हान्स प्रोटोकॉल डिफरंट डिव्हाइसेस मध्ये कनेक्टिविटी प्रोव्हाइड करतात उदाहरणार्थ इंडस्ट्रियल मशीन डिफरंट टाईपचे इंडस्ट्रियल मशीन रोबोटिक्स रोबोटिक्स मशीन रोबोटिक्स डिव्हाइसेस आणि त्या दरम्यान चे सिक्युरिटी इंडस्ट्री रिलेटेड कॅमेरा इत्यादी यासोबतच नेटवर्क क्वालीटी सर्विस पॅरामिटर सपोर्ट आवश्यक आहे महत्त्वाचे सर्विस पॅरामिटर म्हणजे डीले अवेलेबिलिटी रिलायबलएटी थ्रुपुट इत्यादी ओव्हर ऑल काय डिझायरेबल आहे तर युनिफाईड कनेक्टिविटी जरी तुम्ही डिफरंट वायर किंवा वायरलेस एडव्हान्स पर्टिक्युलर प्रोटोकॉल तसेच लेगसी प्रोटोकॉल किंवा मॉडर्न प्रोटोकॉल असोर्टमेन्ट करून वापरत असाल तरीही युनिफाईड कनेक्टिविटी महत्त्वाची आहे युनिफाईड कनेक्टिविटी म्हणजे यूजर साठी सीमलेस कनेक्टिविटी अर्थात युजरला त्याच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट सीनारिओ इन्स्टेन्स सर्कमस्टेन्सस साठी कोणता प्रोटोकॉल वापरला जात आहे कोणता प्रोटोकॉल कसा वापरला जात आहे ते कळणार नाही बॅकेंड ला कोणता प्रोटोकॉल शफल रीशफल होत आहे ते कळणार नाही बेसिकली युजरला सर्विसेस मिळत जातील त्यामागे युनिफाईड कनेक्टिविटी आर्किटेक्चर च्या मदतीने इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट साठी डेटा एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट कडे सेंड केला जातो या ठिकाणी बरेच लेगसी प्रोटोकॉल मॉडबस TCP RTU प्रोटोकॉल फील्ड बस सूट प्रोटोकॉल प्रोफिबस प्रोटोकॉल इंटर बस प्रोटोकॉल आहेत या प्रोटोकॉल सोबतच MQTT AMQP आणि आणि इतरही बरेच प्रोटोकॉल आय ओ टी एरिया मध्ये पॉप्युलर झाले आहेत आपण 5G ट्रॅक्टटाईल इंटरनेट प्रोटोकॉल सारखे अलीकडच्या काळात पॉप्युलर झालेले प्रोटोकॉल चर्चा करणार आहोत हे प्रोटोकॉल इतर प्रोटोकॉल सोबत इंटिग्रेट करून युनिफॉर्म प्लॅटफॉर्म आणि युनिफॉर्म कनेक्टिविटी सपोर्ट करतात पुढील महत्त्वाचे म्हणजे ऑप्टिमाइझ केलेली सर्व्हिस डेडिकेटेड नेटवर्क कम्युनिकेशन लो लेटेंसी कम्युनिकेशन अल्ट्रा रिलायबल कम्युनिकेशन या सर्व इतर इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत ज्याची काळजी घ्यावी लागेल तर हे लो लेटेंसी कम्युनिकेशन समजले जाते अल्ट्रा रिलायबल कम्युनिकेशन देखील समजले जाते हे डेडिकेटेड नेटवर्क काय आहे कस्टमाईज रिक्वायरमेंट बेसिकली कस्टमाईज रिक्वायरमेंट पूर्ण केल्या पाहिजेत त्याव्यतिरिक्त कारण डिफरंट इंडस्ट्री पर्टिक्युलर डिफरंट इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये इंडस्ट्री स्पेसिफिक कस्टमाईज रिक्वायरमेंट असतात त्या डेडिकेटेड नेटवर्क सोल्यूशन्सचा वापर कस्टमाईज रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आणि ऑप्टिमाइझ केले जाणे आवश्यक आहे कस्टमरची स्पेसिफिक कस्टमाईज रिक्वायरमेंट पूर्ण करून ऑप्टिमाइझ सर्व्हिस ऑफरिंग्ज करावी लागतील आपण डिफरंट कम्युनिटीनी इनीशियेट केलेले डिफरंट प्रोटोकॉल पाहू उदाहरणार्थ 3GPP ज्यात इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट नुसार डिफरंट रिलीजियस कॅटरिंग आहे हे रिलीझ 15 आहे रिलीझ 15 बेसिकली इंडस्ट्री स्पेसिफिक कस्टमाईज रिक्वायरमेंट भागवते रिलीझ 16 बेसिकली फ्युचर फॅक्टरी स्मार्ट फॅक्टरी याबद्दल बोलते डिफरंट युज केसेस स्मार्ट फॅक्टरी रिक्वायरमेंट सपोर्ट करतात आणि आपल्याकडे 5G ACIA बेसिकली OT इंडस्ट्री OT इंडस्ट्री म्हणजे ऑपरेशनल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री आणि ICT इंडस्ट्री म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री अँड अकॅडमी यांची युनिटी 5G एनएब्लिंग इंडस्ट्रीसाठी करते बेसिकली 5G एनएब्लिंग फॉर इंडस्ट्री 5G ACIA अँड IEEE यांचे डिफरंट प्रोटोकॉल आहे उदाहरणार्थ 802 1Q ईथरनेट प्रोटोकॉल सपोर्ट करण्यासाठी TSN प्रोटोकॉल 3 GPP रिलीझ 16 बेसिकली डिफरंट युज केस सपोर्ट करते अशा प्रकारच्या युज केस बेसिकली 3GPP डॉक्युमेंट मध्ये लिस्ट केलेल्या असतात प्रथम म्हणजे सपोर्ट फॉर रिअल बाउंड मास ट्रान्झिट बिल्डिंग ऑटोमेशन स्मार्ट हेल्थकेअर स्मार्ट सिटी फ्युचर फॅक्टरी स्मार्ट शेती सेंट्रलाइज पॉवर जनरेशन इलेक्ट्रिक पॉवर डिस्ट्रिब्युशन प्रोग्राम मेकिंग आणि स्पेशल इव्हेंट अशाप्रकारे डिफरंट युज केसेस 16 जी 3 GPP द्वारा सपोर्ट केलेल्या आहेत फ्युचर फॅक्टरी बद्दल बेसिकली आपण हेवी इंडस्ट्री कॅटरिंग करतो जसे की ऑइल रिफायनरी मायनिंग इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वेअर हाऊस इत्यादी या डिफरंट सिस्टमचा इंटरेस्ट उदाहरणार्थ मोशन कंट्रोल रोबोटिक मशिनरी सेंसर नेटवर्क मास्सीव वायरलेस सेंसर नेटवर्क डिप्लोयमेंट खूप महत्त्वाचा आहे वरील प्रमाणे स्मार्ट फ्युचर फॅक्टरी बद्दल इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत 5G टेकनॉलॉजि चा उपयोग डिफरंट इंडस्ट्री मध्ये डिफरंट प्रायव्हेट नेटवर्क बिल्ड करण्या साठी होऊ शकतो 5G रेडिओ मध्ये डिफरंट बँड स्पेसिफिकेशन असतात हाय बँक बँड बेसिकली 24 गिगाहर्टझ पेक्षा जास्त असतो मिलिमीटर द्वारे मिलिमीटर कम्युनिकेशन सपोर्ट केले जाते त्यानंतर स्मॉल स्केल प्रायव्हेट नेटवर्क कम्युनिकेशन येते स्मॉल सेल डिप्लोयमेंट फेमटोसेल पिंकोसेल इंटिग्रेटेड वाय फाय च्या स्वरूपात असते बेसिकली डिवाइस टू डिवाइस कम्युनिकेशन म्हणजे सारख्याच प्रकारच्या सेल्युलर कम्युनिकेशन सपोर्ट करणाऱ्या दोन डिव्हाइसेस मधील कम्युनिकेशन एक डिवाइस एका प्रकारचे तर दुसरा डिवाइस दुसऱ्या प्रकारचे सेल्युलर कम्युनिकेशन सपोर्ट करतो असे चालत नाही डिवाइस टू डिवाइस कम्युनिकेशन कोणत्याही प्रकारचे सेंट्रल कंट्रोलर इन्व्हॉल्व्ह न करता होते तशा प्रकारची रिक्वायरमेंट असते पर्टिक्युलर इंडस्ट्री कॉन्टेक्सट मध्ये हे महत्त्वाचे आणि युजफुल असते कारण एका प्रकारचे मशिनरी कडून दुसऱ्या प्रकारच्या मशिनरीला कम्युनिकेट करू इच्छिते असे कम्युनिकेशन करत असताना एका मशिनरी कडून सेंट्रल कंट्रोलरला आणि नंतर सेंट्रल कंट्रोलर कडून दुसऱ्या मशीनला पॅकेट सेंड करू इच्छित नाही त्यामुळे डिवाइस टू डिवाइस कम्युनिकेशन मुळे ओव्हर ऑल सिस्टम मधील कम्युनिकेशन लेटेंसी कट डाऊन होते

आपण 5G NR बद्दल बोलू हा प्रायव्हेट 3GPP प्रोटोकॉल आहे जो नवीन एअर इंटरफेस प्रोव्हाइड करतो डिफरंट ITU सर्विसेस ला अलाईन आहे जसे की एन्हांस मोबाइल ब्रॉडबँड ईएमबीबी मास्सीव मशीन टाइप कम्युनिकेशन एमएमटीसी आणि अल्ट्रा रिलायबल लो लेन्टेसी कम्युनिकेशन यूआरएलएलसीसी इत्यादी डिझाईन ऑब्जेक्टिव्ह बॅकवर्ड कम्पेटिबिलिटी ऑफर करणे म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या साह्याने डिफरंट डिव्हाइसेस कनेक्ट करणे तसेच भूतकाळात डिवाइस कनेक्ट करण्यासाठी वापरात असलेल्या टेक्नॉलॉजी ना सपोर्ट करणे त्यामुळे व्हरसटाईलं कनेक्शन एनबलं होते डिफरंट हेट्रोजीनियस डिवाइस कनेक्शन डिफरंट व्हेंडर ने तयार केलेले डिव्हाइसेस डिफरंट स्टॅंडर्ड चे डिव्हाइसेस स्मॉल अँड लार्जे डिव्हाइसेस डिफरंट स्पीड सपोर्ट करणारे डिव्हाइसेस PC PLC लो स्मॉल हाय मोशन डिव्हाइसेस सपोर्ट करणे इत्यादी या एनआरच्या मदतीने या सर्व डिफरंट प्रकारच्या हेट्रोजीनियस कम्युनिकेशन सपोर्ट केले जाऊ शकते स्मॉल स्केल डिप्लोयमेंट म्हणजे आम्ही बॅकऑलवरील बर्डन कमी करणे एनर्जी कार्यक्षमता सुधारणे आणि डेड झोन कमी करणे यासारख्या विविध उद्दीष्टांवर लक्ष केंद्रित करण्याबद्दल बोलत आहोत बेसिकली डेड झोन ला नेटवर्क सिग्नल तिथे पोहोचत नाहीत तेथे स्मॉल सेल डिप्लोयमेंट त्या डेड झोन मध्ये कनेक्टिव्हिटी देण्यास मदत करेल तर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी ही स्मॉल सेल लायसन्स स्पेक्ट्रम तसेच लायसन्स एक्सएम्प्ट स्पेक्ट्रम या दोन्ही प्रकारच्या स्पेक्ट्रम द्वारे त्याचे सपोर्ट केले जाऊ शकते डिवाइस टू डिवाइस कम्युनिकेशन मध्ये आपण दोन गोष्टींबद्दल बोलत आहोत मशीन 1 आणि मशीन 2 एकमेकांशी D2D लिंक वापरून बोलू शकता मशीन 1 आणि मशीन 3 एकमेकांशी दुसरे D2D लिंक वापरून बोलू शकता डिवाइस टू डिवाइस कम्युनिकेशन बेसिकली टाईम किंवा कम्युनिकेशन लेन्टेसी कट डाउन करते वर स्लाईड मध्ये D2D लिंक दाखविल्या आहेत आपण त्याबद्दल ट्रॅडिशनल लिंकच्या उलट बोलत आहोत ट्रॅडिशनली काय होते एक मशीन डेटा किंवा पॅकेट कॉमन एक्सेस पॉईंट ला फॉरवर्ड करते त्या पॉईंट पासून पॅकेट दुसऱ्या मशीनला पाठविले जाते यापेक्षा डायरेक्ट मशीन टू मशीन कम्युनिकेशन होते ओव्हर ऑल ऑब्जेक्टिव्ह लेन्टेसी कमी करण्याचा आणि थ्रुपुट वाढविण्याचा तसेच बॅकबोन नेटवर्क कोअर नेटवर्क लोड एलिमिनेट करण्याचा असतो ट्रॅक्टटाईल इंटरनेट पॉप्युलर आणि इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी आहे बेसिकली ही टेक्नॉलॉजी टच कॉन्टेक्सट द्वारे डेटा ट्रान्समिशन आणि रियल टाइम ट्रान्समिशन ऑफ टच सेन्स डिव्हाइसेस आणि अक्टऊटिंग करते तर ह्यूमन मशीन इंटरॅक्शन साधण्यासाठी एक नवीन फेसट उपलब्ध करुन दिली आहे पर्टिक्युलरली एचसीआय बीसीआय च्या संदर्भात हे ट्रॅक्टटाईल इंटरनेट अतिशय पॉप्युलर झाले आहे हॅप्टिक कम्युनिकेशन एनएबल करते म्हणजे 1 मिलिसेकंदपेक्षा कमीच्या एंड टू एंड लेटेंसी आरटीटी सपोर्ट करते हॅप्टिक कम्युनिकेशन आर्किटेक्चर वर स्लाईड मध्ये दिले आहे आपल्याकडे ह्यूमन इंटर फेस रिमोट मशीन आणि त्या दरम्यान ट्रॅक्टटाईल एनएबल नेटवर्क आणि ओव्हर ऑल हॅप्टिक कम्युनिकेशन आर्किटेक्चर दाखविले आहे अजून डिटेल माहिती साठी तुम्ही हॅप्टिक कम्युनिकेशन ओव्हर 5G ट्रॅक्टटाईल इंटरनेट बद्दल सांगणारा पेपर पहा हॅप्टिक कम्युनिकेशन ओव्हर 5G ट्रॅक्टटाईल इंटरनेट पेपर मध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे मी तुम्हाला हा पर्टिक्युलर पेपर वाचण्यास प्रोत्साहित करतो मेकॅनिझम कसे वर्क होते ते तुम्हाला कळेल पुढील प्रकारच्या रिक्वायरमेंट फुलफिल कराव्या लागतात अल्ट्रा रेस्पॉन्सिव्ह कनेक्टिविटी 1 मिलिसेकंदपेक्षा कमीच्या लेटेंसी अल्ट्रा रिलायबल कम्युनिकेशन उबीक्विंटस कनेक्टिविटी वाईड रेंज ऑफ कव्हरेज सिक्युरिटी प्रायव्हसी ट्रॅक्टटाईल डेटा एक्सचेंज इज इंटेलिजन्स इत्यादी याचा अर्थ असा की डेटा पुढील प्रक्रियेसाठी सर्व्हरवर मागील बाजूस सर्व काही पाठविण्याऐवजी यापैकी काही सोर्स ठिकाणी काही प्रमाणात प्रोसेसिंग होणार आहे इज इंटेलिजन्स म्हणजे क्लोज टू इज याचा अर्थ असा की डेटा जनरेशन चे सोर्स ट्रॅक्टटाईल इंटरनेट सह केले जातील ट्रॅक्टटाईल इंटरनेट रियलाईज करण्याचे विविध मार्ग आहेत एसडीएन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते एमआयएमओ एमईसी मोबाइल कम्प्युटिंग आणि नेटवर्क फंक्शन व्हर्च्युअलायझेशन Network function virtualization इंडस्ट्रियल ऑटोमेशन एप्लीकेशन आहेत ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रोबोटिक्स हेल्थकेअर वर्चुअल ऑगमेंटेड रियालिटी वर्चुअल ऑगमेंटेड गेमिंग UAV's आणि बरेच काही पुढचा पर्टिक्युलर प्रोटोकॉल म्हणजे URLLC अल्ट्रा रिलायबल लो लेटेंसी कम्युनिकेशन होय पर्टिक्युलर प्रोटोकॉल इंडस्ट्रियल सीनारिओ साठी खूप उपयुक्त आहे याठिकाणी 99 9999 पर्सेंट अविलॅबीलीटी रिक्वायरमेंट असते नेटवर्क 99 9999 पर्सेंट अवेलेबल असते तर नंतर 10 मिलिसेकंद रिलायबलीटी च्या 10 टु पावर मायनस 5 आउटेज तीस ते 200 बाइटचे प्रोबॅबिलिटी चे पॅकेट आकार आणि स्मॉल स्मॉल लहान ट्रान्समिशन दुरेशन साठी उच्च पातळीची उपलब्धता डिझाईन चॅलेंजेस ट्रॅडिशनल कम्युनिकेशन सिस्टम चे डिफरंट चॅलेंजेस असतात उदाहरणार्थ थ्रुपुट लेटेंसी RTT TTL आणि आणि TTI TTI म्हणजे ट्रान्स मिशन टाईम इंटरवल त्यानंतर प्रोसेसिंग डीले TTI लेटेंसी तसेच थ्रुपुट ट्रॅडिशनल कम्युनिकेशन सिस्टम बरोबर खूप हाय असते या ठिकाणी आपल्याला शॉर्ट TTI सिस्टम लागेल अशा प्रकारचे सिस्टम फास्टर अँड प्रॉम्प्ट कम्युनिकेशन लो लेटेंसी कम्युनिकेशन विथ लार्जे सिग्नल ओव्हर हेड याठिकाणी सिग्नल वाढत जाणार आहे अड्डिशनली आपल्याला एरर डिंलिंग साठी चॅलेंजेस एरर प्रोन चॅलेंजेस ज्यामुळे रेलिएबिलिटी विश्वासार्हता कमी होते डिफरंट पद्धती आहेत शॉर्ट टीटीआय TTI's किंवा शॉर्ट टीटीएल लहान जे काही वजन आहे ते समान आहे आम्ही शॉर्ट टीटीएल रिक्वायरमेंट बद्दल बोलत आहोत मायक्रो स्केलमध्ये शॉर्ट स्लॉट लेंग्थ फ्लेक्सिबल ट्रांसमिशन फ्रेम स्ट्रक्चर नंतर ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग सिम्बॉल कमी करणे सिम्बॉल दुरेशन कमी करणे आणि या सर्व गोष्टी मिशन क्रिटिकल एप्लीकेशन च्या वापरासाठी आकर्षक आहेत प्रथम हार्क रिट्रान्समिशन स्कीम एचएआरक्यू म्हणजे हायब्रीड एआरक्यू एआरक्यू ऑटोमॅटिक रीट्रान्समिशन रिक्वेस्ट आहे आणि बेसिकली हे प्रथम एचएआरक्यू प्रत्यक्षात डीकोडिंग करण्यापूर्वी रिसीव्हड सिम्बॉलच्या कॉर्रेक्टनेस चा अंदाज घेण्याच्या प्रक्रियेद्वारे रीट्रान्समिशनची काळजी घेते फायदा म्हणजे तो प्रक्रिया वेळ कमी करतो आणि तोटा म्हणजे त्यात फाल्स पॉसिटीव्ह एरर होऊ शकतात त्यानंतर मिलिमीटर वेव्ह कम्युनिकेशन येते जेथे स्पेक्ट्रमच्या या विशिष्ट बँडमध्ये 30 ते 300 गीगा हर्ट्ज बँडमध्ये कम्युनिकेशन होते आणि बेसिकली मिलिमीटर वेव्ह कम्युनिकेशन या विशिष्ट बँडमध्ये सेल्युलर कनेक्टिव्हिटी देते आणि पर्टिक्युलरली इनडोअर कम्युनिकेशनसाठी जिथे डेड झोन आहेत आणि त्यामुळे या देखील पर्टिक्युलरली आकर्षक आहे या मिलीमीटर वेव्ह कम्युनिकेशनमध्ये वेव्हलेंग्थ टीपीकली सामान्यत 1 ते 10 मिलिमीटर असते आणि एलिमेंट चा आकार कमी होतो आणि या पर्टिक्युलर मिलिमीटर वेव्ह कम्युनिकेशनमध्ये एमआयएमओ आधारित नॅरो अरुंद बीम तयार होते तर या गोष्टींच्या डिटेल्स साठी मी तुम्हाला या विशिष्ट पेपरमधून जाण्यासाठी प्रोत्साहित करेन जे आयईईई नेटवर्क मासिकामध्ये 2018 मध्ये प्रकाशित केले गेले आहे जे अल्ट्रा रिलायबल कम्युनिकेशन लो लेटेंसी कम्युनिकेशन पेपर आहे या या पेपरमध्ये बेसिकली तुम्हाला या या मेथड बद्दल डिफरंट टाईप च्या आयडिया मिळतील एनएब्लिंग मेथड मध्ये हेट्रोजीनियस स्ट्रक्चर चा समावेश असतो त्या ठिकाणी सिंगल मायक्रो सेल विथ मल्टिपल स्मॉल सेल वापर केलेली असते किंवा सेपरेट कंट्रोल आणि डेटा चॅनल यांचा वापर असतो सेपरेट कंट्रोल चॅनल फोर मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी डेटा चॅनेल फोर मिलिमीटर वेव्ह फ्रिक्वेन्सी आणि ड्युअल मोड स्मॉल सेल एनएब्लिंग मेथड यांचा वापर शक्य आहे मी हे तुम्हाला क्वाईट हाय लेलव आणि फास्ट पद्धतीने मेंशन करत आहे परंतु तुम्हाला रियली डिटेल अंडरस्टँडिंग हवे असल्यास अजून खूप वेळ लागेल जर आपणास मिलिमीटर वेव्ह किंवा यापैकी कोणत्याही टेक्नॉलॉजी विषयी जाणून घेण्यास खूप रस असेल तर अधिक माहितीसाठी मी तुम्हाला स्लाइडच्या शेवटी दिलेली संबंधित मटेरियल पेपर सोर्स याद्वारे माहिती घेण्यास करत आहे तर मिलिमीटर वेव्ह कम्युनिकेशनचे डिसएडवांटेज म्हणजे हाय गेन आणि हाय डायरेक्शनल अँन्टेनाची आवश्यकता आहे आणि इतर बरेच डिसएडवांटेज आहेत जसे की या टेक्नॉलॉजीमुळे हाय पेनिट्रेशन लॉस आणि शॅडोविंग वाढत आहे याबरोबरच आपण या पर्टिक्युलर लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत आपण इंडस्ट्रियल कम्युनिकेशन त्यादृष्टीने महत्त्वाच्या पर्टिक्युलरली 5G आणि ट्रॅक्टटाईल इंटरनेट यांच्या मदतीने डिफरंट मॉडर्न टेक्नॉलॉजी बघितल्या तर या पर्टिक्युलरकोर्सच्या पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण चर्चा केलेल्या आयओटी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीव्यतिरिक्त या नवीन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो धन्यवाद